प्राध्यापक 1 मी तुम्हाला ओळखतो का नमस्कार माझे नाव बाला प्राध्यापक 2 नमस्कार मी अश्विन प्राध्यापक 1 मी तुम्हाला ओळखलेच नाही तुमची ट्रीप कशी झाली प्राध्यापक 2 ट्रीप छान झाली मला जाऊन आता बरोबर 8 आठवडे झालेत डिझाईन थिंकींग अभ्यासक्रम कसा झाला तुम्ही लोक काय करत होतात तुम्ही प्रवास करत होतात की डिझाईन थिंकींग बद्दल फक्त विचार करत होतात काय चालू आहे असे दिसते की सगळ्या गोष्टी फार छान झाल्या असतील प्राध्यापक 1 होय प्राध्यापक 2 मला कल्पना आहे प्राध्यापक 1 कृपया प्राध्यापक 2 सगळीकडून बरेच लोक हे ऐकत होते बरोबर त्यांना बरेच काही शिकावयास मिळाले ते फार छान झाले नसते का की आपण त्यांच्यापैकी काहींना या ठिकाणी आणून समोरासमोर कार्यशाळा घेतली असती आणि त्यांना प्रत्यक्षपणे काही गोष्टी करावयास मिळाल्या असत्या प्राध्यापक 1 ही छान कल्पना आहे ही खरंच फार छान कल्पना आहे त्यांनी काय करावे असे तुम्हाला अपेक्षित आहे प्राध्यापक 2 जर तुम्हाला खरंच यापैकी काही कल्पना प्रत्यक्षात आणायच्या असतील आणि समोरासमोर डिझाईन थिंकिंग कार्यशाळा अनुभवायची असेल तर आपल्याला सगळ्यात आधी हे करायला हवे की एखादे 2 पेज चे राईट अप तयार करून त्यामध्ये हे मांडायला हवे की तुम्हाला डिझाईन थिंकिंग चा दृष्टिकोन वापरून काय डिझाईन करायचे आहे ते काय आहे याचे तुम्ही वर्णन करू शकता आणि हे सांगू शकता की तुम्ही ती वस्तू किंवा कल्पना डिझाईन करण्यासाठी डिझाईन थिंकिंग चा कशा प्रकारे उपयोग करून घेणार आहात बरोबर तुम्ही या अभ्यासक्रमात शिकलेल्या संकल्पना एखादी गोष्ट डिझाईन करण्यासाठी कशाप्रकारे वापरणार आहात यासंदर्भात एखादा 2 पेज चा प्रस्ताव तयार करा आणि एक पेज चे राईट अप तयार करा ज्यामध्ये तुम्ही हे सांगू शकता की तुम्हाला समोरासमोर केल्या जाणाऱ्या कार्यशाळे मध्ये सहभागी होण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळाली त्यानंतर आम्ही आपल्यापैकी काहींना एखाद्या सोयीच्या ठिकाणी बोलावून आणि त्या ठिकाणी तुम्हाला डिझाईन थिंकिंग संदर्भात शिकलेल्या थेअरी ला प्रत्यक्षात समोरासमोर करण्याची संधी देऊ प्राध्यापक 1आणि यासाठी काही कालमर्यादा आहे का प्राध्यापक 2 होय त्यांना आज पासून पुढे 2 आठवड्यांच्या आत काहीतरी प्रस्तुत करावे लागेल प्राध्यापक 1 2 आठवडे जर ते माझ्यासारखे असतील तर प्राध्यापक 2 ठीक आहे आज पासून 4 आठवडे तर तुमच्यासाठी आज पासून 4 आठवड्यांची कालमर्यादा आहे कृपया आम्हाला 2 पेज चा प्रस्ताव पाठवा आणि एक पेज चे प्रेरणात्मक राईट अप पाठवा त्यापैकी काहीजण आमच्यासोबत येऊन समोरासमोर डिझाईन थिंकिंग कार्यशाळेत सहभागी होतील अशी आम्ही आशा करतो प्राध्यापक 1 धन्यवाद आम्ही वाट बघत आहोत प्राध्यापक 2 आम्ही वाट बघत आहोत